आता येथे परत जाऊ समजा आपण निवडतो आपण आणखी सोपे करूया आणि यांची निवड करा बरोबर हाच माझा याची खात्री करण्याचा एक मार्ग आहे तर हे एकत्र काय सुचविते आणि बरोबर आता एकदा परंतु मी आत्ता बद्दल काहीही सांगितले नाही बरोबर आता अंतिम गोष्ट शिल्लक म्हणजे रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट पहाणे तर मग आपण येथे रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट पाहूया रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट कसा दिसतो तर तिथे आहे आणि आहे तर ते विसरा चला तर फक्त आत्ता अपूर्णांकातील अंश बघूया बरोबर आता काय होते येथे चे एक्सप्रेशन् आहे तर हे इथे लिहु निवडून मला कोन समान करता येतील तर आता या एक्सप्रेशन् मध्ये काय काय एकसारखे येऊ शकेल तर हे सोपे करते तर आपण फक्त हे लिहू कारण म्हणजे काय 0 मला एखादा विशिष्ट कोन निर्दिष्ट करावा लागला का प्रत्येक कोनात हे परावर्तन 0 आहे हे सुनिश्चित करण्याची मी व्यवस्था करू शकलो बरोबर तर युक्ती कोठे आहे आणि नंतर मी जवळजवळ सर्वकाही समान केले आहे ती पकड कोठे आहे हे मला या सर्व बाबींपासून मुक्त करण्यास मदत करते परंतु माध्यम २ हे माध्यम १ पेक्षा कसे वेगळे आहे मी येथेही हे समान आहेत हे निश्चित केले आहे मुक्त नॉब कोठे आहे जर सर्व काही समान असेल तर कोणतेही इंटरफेस झेड भाग नसतील बरोबर मी झेड भागाबद्दल काहीही सांगितले नाही कारण मला मिळाले तर त्यांची कोणतीही मूल्ये रद्द केली जातात तर टीएम च्या बाबतीत हे घडले तुम्ही टीई च्या एक्सप्रेशन कडे लक्ष दिल्यास येथे घडत असलेली समान गोष्ट तुमच्या लक्षात येईल येथे आहे तर मला टीएम आणि टीई पोलरायझेशन साठी 0 मिळत आहे तर कोणत्याही इंसिडेंट कोनावर पोलरायझेशन हे स्वतंत्र रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट आहे का आणि तो इंसिडेंट कोन मला कसा मिळाला या स्ट्रेचिंग पॅरामीटर्स च्या निवडीद्वारे बरोबर तर आपण स्ट्रेचिंग पॅरामीटर्स ची निवड लिहू तर रिजन १ पोकळी आहे असे समजू तर आणि

तर सर्वकाही १ असणे आवश्यक आहे कारण मी एक भौतिक माध्यम मॉडेल करण्याचा प्रयत्न करीत आहे हे माझ्या कॉम्पुटेशनल डोमेन च्या आत आहे आता जेव्हा मी रिजन २ वर येतो तेव्हा तिथे खरी मजा आहे म्हणून परफेक्टली म्यॅच्ड लेयर्स ला एल म्हणतात तर आता माझ्याकडे कोणता पर्याय आहे

तर हे करून मी काय केले आहे मी 0 परावर्तनसह एक इंटरफेस तयार केला आहे इतकेच नाही तर दोन्ही केसेस मध्ये दोन्ही पोलरायझेशन साठी आणि कोणत्याही इंसिडेंट कोनासाठी बरोबर हे जवळजवळ जादू सारखे आहे तर प्रश्न आहे की हे पॅरामीटर्स सिम्युलेशन मध्ये आधी कुठे जातात तर अंमलबजावणी च्या तपशीलांबद्दल आपण तेथे आणखी एक चर्चा करणार आहोत आपण याबद्दल चर्चा करू परंतु काय होईल उच्च पातळीवर अपडेट समीकरणे सुधारावी लागतील कारण मी मॅक्सवेल च्या समीकरणा मध्ये बदल केला आहे जेव्हा मी अपडेट समीकरणे बदलतो तेव्हा हे पॅरामीटर्स सिम्युलेशन च्या आत प्रवेश करतात परंतु प्रत्यक्षात काय घडले आहे मी प्रत्यक्षात असे एक प्रकारचे एनिसोट्रॉपिक माध्यम तयार केले आहे जे हे जादू पूर्ण करीत आहे हे असे घडले आहे विद्यार्थीः कुठेतरी असलेल्या मॅक्सवेल च्या समीकरणांचा प्रारंभिक सेट हो विद्यार्थीः तो प्रकार आहे आपण फक्त आत १ आणि बाहेर बाहेर हो नक्की होय हे असे आहे जे आपण आता करत आहोत आतापर्यंत याबद्दल मी तुम्हाला हा काय असावा या बद्दल काही सांगितले नाही ठीक आहे तर खरंच ती एक गोष्ट आहे जी आपल्याला माहित आहे आपल्या हातात आहे तर येथे पीएमएल सिद्धांताचे सारांश करूया येथे हे एस२ पॅरामीटर आहे तो कोठे दिसतो हा येथे आहे बरोबर म्हणून जेव्हा मी येथे लिहितो

आपल्या हातात आहे आता एक तरंग एका तरंगाने येथून सिम्युलेशन डोमेन मधून प्रवास केला आहे याला आपण झेड अक्ष असे म्हणू या तरंगाने असा प्रवास केला आहे आणि तेथे कोणतेही परावर्तन नाही आपण पाहिले आहे की तेथे कोणतेही परावर्तन नाही तर त्या तरंगाला कुठेतरी जावं लागेल म्हणूनच आता तो पीएमएल थरात प्रवास करीत आहे आणि झेडच्या दिशेने असलेला त्याचा प्रोपोगेशन कॉन्स्टन्ट येथे आहे आणि यासाठी मला काय हवे आहे माझा अर्थ असा की मी येथे सुरू केलेला हा पीएमएल थर मर्यादित थर असायला हवा तर मला असे म्हणायचे आहे की मला ते एखाद्या ठिकाणी थांबवावे लागेल तर मग मी हे कसे निवडू शकतो विद्यार्थीः असा क्षय होणे जसे की ते क्षय करते याचा अर्थ असा की 0 च्या जवळपास नसावे विद्यार्थी घ्या कॉम्प्लेक्स असले पाहिजे कारण मी येथे तरंग वेक्टर कसे लिहितो माझ्या कडे तेच असू शकते इतर टर्म्स देखील आहेत आता जर मी हे कॉम्प्लेक्स केले जर मी हेकेले हे होईल याचा अर्थ असा की तरंग येथे धन झेड मध्ये प्रवास करीत असताना ती क्षय होतो तर जे झाले ते म्हणजे तो झेड 0 वर आत प्रवेश करतो झेड 0 वर इंटरफेस आहे बरोबर जसा झेड वाढतो तसे त्याचे मूल्य कमी होते बरोबर जर पीएमएल प्रत्यक्षात काय करत आहे हे झेड चे फंक्शन म्हणून प्लॉट करायचे असेल तर असे म्हणूया की हे झेड 0 आहे आणि हे तरंगाच्या अँप्लिटयूड सारखे आहे हे आत प्रवेश करते क्षय होण्यास सुरवात होते विद्यार्थी क्षय हा माझा पीएमएल आहे बरोबर तर तो क्षय झाला आहे आणि कोणतेही परावर्तन नाही तर आर 0 ठीक आहे परंतु आपल्याला काय सुनिश्चित करावे लागेल आपल्याला खात्री करुन घ्यावी लागेल की आपल्या हातात असलेल्या या पीएमएल स्तरा ची रुंदी इतकी मोठी असेल की त्याच्या आत तरंगाचा क्षय होईल तर समजा आपल्या संगणकावर आपल्याकडे इतकीच रॅम आहे आणि आपण फक्त पातळ थरच ठरवू शकता तर मग काय घडू शकते त्याचे लहानसे चित्र आपण येथे परत काढू तर हे येथे आले आणि त्याचा क्षय झाला नंतर काय मग सर्व प्रथम तर झेड 0 सर्व प्रथम मला आता येथे बाउंडरी कंडिशन घालण्याची गरज आहे अन्यथा मी तरंग कसे संपवू शकेन तर मी कोणती बाउंडरी कंडिशन लावू शकतो विद्यार्थीः रॉबिनची बाउंडरी रॉबिन बाउंडरी कंडिशन तुम्ही काय म्हणालात हो आपली नेहमीची एबीसी अबसॉरबिन्ग प्रथम ऑर्डर एबीसी मी येथे यावर लागू करू शकतो मला माहित आहे की हे स्पष्टपणे तात्पुरते किंवा फार काळ न टिकणारे तरंगां साठी कार्य करत नाही परंतु तरीही ते काहीतरी करते तर मी एकतर येथे एबीसी लावू शकतो कारण मला काहीतरी निर्दिष्ट करावे लागेल तर आता तेथे काही परावर्तन असेल कारण हे परावर्तन आणखी क्षय होईल विद्यार्थीः जोडा एक जोडा विद्यार्थीः रेडिएशन बाउंडरी रेडिएशन बाउंडरी कंडिशन आपण या पार्शल डेरिव्हेटीव्ह च्या जागी प्लेन तरंग ठेऊ आपण एफईएमच्या बाबतीत जे वापरतो एफडीटीडी च्या बाबतीत जे वापरतो म्हणून येथे क्षय होतो जर ही थर फार पातळ नसली तर काय होईल जेव्हा थराची जाडी पातळ असेल तर कॉम्पुटेशनल डोमेन मध्ये परत जाणारी तरंग असू शकते तर हे समजून घेणे महत्वाचे आहे मी पीएमएल तयार केला आहे आणि मला आढळले आहे की पीएमएल कडून अजूनही एक तरंग येत आहे हे शक्य आहे माझे कोडींग चुकीचे नव्हते फक्त त्या थराची जाडी इतकी लहान असू शकते त्यामुळे मला पीएमएल च्या मागून परावर्तन मिळत आहे बरोबर तर दोन्ही प्रकरणे शक्य आहेत थर जाडीच्या आधारावर आणि मी हे पॅरामीटर अशा प्रकारे सेट केले आहे तर जे के टर्म सेट करण्या साठी बरेच डिझाईन करावे लागते तर यासाठी आपण एफडीटीडी चे कोणतेही सहकार्य घेतले नाही आपण पी खूप मोठा केल्यास विद्यार्थी क्यू क्षमस्व क्यू ज्यास आपण खूप मोठा बनवू इच्छित आहात लॉस भाग पी असू शकत नाही विद्यार्थी मूलभूत फारसे चांगले नव्हते संदर्भ वेळ १४२३ कारण तर हो प्रश्न आहे तर सैद्धांतिक दृष्ट्या असे दिसते आहे की जर मी क्यू खूपच मोठा बनविला तर त्याचा अतिशय तीव्रतेने क्षय होईल परंतु असे केल्यावर काही अंकात्मक समस्या घडल्या जेव्हा मी असे केले परिपूर्ण जगात हे अगदी बरोबर आहे परंतु जेव्हा मी या अंकाच्या अंमलबजावणीच्या क्षणापर्यंत गेलो तरीही अजूनही असे काही परावर्तन दिसतात हे अचानक घडलेले बदल कधीच काम करत नाहीत तर प्रत्यक्षात बरेच लोक काय करतात अगदी क्यू चा सुद्धा अॅडिएबॅटिक तरंगामध्ये समावेश करतात तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण सैद्धांतिकदृष्ट्या कोड बनवाल तेव्हा आपल्याला हे हँग मिळते मी हे काही आलेख दर्शवू शकतो परंतु हे काही मनोरंजक नाही म्हणून या प्रकारामुळे पीएमएल सिद्धांताची कल्पना येते कारण मी अगदी सुरुवातीलाच म्हटले होते की आपण हे २ मार्गांनी करू शकलो असतो एक म्हणजे भौतिक शास्त्राच्या क्षेत्रात रहाणे म्हणजे दोन सामान्य मटेरियल एक सामान्य मटेरियल एक एनोसोट्रॉपिक शोषून घेते ते आपल्याला सारखेच परिणाम देतात आमचा दृष्टीकोन कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग चा वापर करून होता कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग चा अर्थ एनोसोट्रॉपिक शोषक म्हणून केला गेला आणि आम्हाला आढळले की फक्त १ पॅरामीटर वापरून आणि खूपच सुंदर परिणाम यामुळे कोणत्याही कोनावर परावर्तन आणि पोलरायझेशन नाही तर या दृष्टिकोनाच्या अभिजाततेमुळे ते एफईएम आणि एफडीटीडी या दोन्हीमध्ये प्रमाणित झाले आहे तर पीएमएल चे तत्वज्ञान समजावून सांगण्यासाठी जो मुख्य शोध निबंध संदर्भित केला तो वेन्ग चो चेव यांनी लिहिलेला हा ९४ चा शोध निबंध आहे म्हणून तो वाचा तो खूप वाचनीय आपण जे काही केले त्या आधारावर आपण एका शॉट मध्ये तुम्हाला शोध निबंध वाचता यावा तर त्यानंतरच्या मॉड्यूल्स मध्ये आपण प्रत्यक्षात कसे कार्यान्वित केले ते पाहू परंतु कठीण भाग संपला आहे मी ठीक आहे विद्यार्थीः संदर्भ वेळ १६२३